ट्रान्झिस्टर तसेच ऑप एम्प वापरुन नियंत्रित स्त्रोतांविषयी आम्ही चर्चा केली आहे आणि तुमच्यातील जे लोक काळजीपूर्वक निरीक्षण करीत आहेत त्यांना कदाचित हे समजेल की येथे काही चीटिंग करण्यात आली आहे म्हणजे येथे ट्रान्झिस्टर वापरण्यात आला आहे मी चारही प्रकारचे कंट्रोल्ड सोर्स साकार केले व्होल्टेज कंट्रोल्ड व्होल्टेज सोर्स व्होल्टेज कंट्रोल्ड करंट सोर्स करंट कंट्रोल्ड करंट सोर्स आणि करंट कंट्रोल्ड व्होल्टेज सोर्स पण व्होल्टेज कंट्रोल व्होल्टेज सोर्सचा गेन एक आहे मी Vo kVi ला साकार केले नाही जेथे k हे एक व्यतिरिक्त काहीतरी आहे आणि त्याचप्रमाणे करंट कंट्रोल्ड करंट सोर्स चा एक गेन होता मी Io k ii हे साकार केले नाही जेथे k एक पेक्षा काहीतरी जास्त आहे आणि ऑप एम्पच्या बाबतीत मी केवळ व्होल्टेज कंट्रोल्ड व्होल्टेज सोर्स आणि करंट कंट्रोल्ड व्होल्टेज सोर्स बद्दल चर्चा केली नक्कीच व्होल्टेज कंट्रोल्ड व्होल्टेज सोर्स मध्ये एक गेन होता जो काहीही असू शकतो या प्रकरणात k एक पेक्षा जास्त असू शकते आता मी मला यापुरतेच मर्यादित का ठेवले आणि व्होल्टेज कंट्रोल्ड व्होल्टेज सोर्स साठी आणि करंट कंट्रोल्ड करंट सोर्स साठी गेन एक असण्यासाठी मी स्वत ला का रोखले मुद्दा असा आहे की असे म्हणू या की आपल्याकडे असे कंट्रोल्ड सोर्स असल्यास ते हे मूलभूत कंट्रोल्ड सोर्स आहे जे यासारखे होते जर तिथे काही Vx असेल तर Vx मला काही gmVx देते किंवा वैकल्पिकरित्या माझ्याकडे व्होल्टेज कंट्रोल्ड करंट सोर्स असू शकतो जर हे Vx असेल तर मला काही AoVx मिळू शकेल आता हे वापरून मी इतर कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह फीडबॅक कंट्रोल्ड करंट सोर्स तयार करू शकतो म्हणूनच गरजेप्रमाणे याचा वापर करून निगेटिव्ह फीडबॅक वापरून कोणत्याही प्रकारचे कंट्रोल्ड सोर्स तयार केले जाऊ शकतात आणि आपल्याकडे सर्वकाही चांगले असेल जर हे gm खूप मोठे झाले तर कंट्रोल्ड सोर्स चे ट्रान्सफर रेशिओ gm च्या अचूक मूल्याबद्दल असंवेदनशील होते gmची किंमत 10 च्या पटीत बदलू शकते परंतु ट्रान्सफर रेशिओ जास्त बदलत नाही परंतु त्याचप्रमाणे Ao खूप मोठे असणे आवश्यक आहे परंतु ते 10000 किंवा 100000 असले तरीही फरक पडत नाही जरी दहा च्या पटीने बदल झाला तरी ट्रान्सफर रेशिओ खूप बदलत नाही म्हणून सर्व कंट्रोल्ड सोर्स साकार केले जाऊ शकतात आणि आपल्याकडे युनिटी गेन मिळवण्याचे बंधन देखील नाही कोणतेही कंट्रोल्ड सोर्स तसेच कोणत्याही गेन सह हे साकार केले जाऊ शकते आता आपल्याकडे असे काय आहे आपल्याकडे एक MOS ट्रान्झिस्टर आहे जो व्होल्टेज कंट्रोल्ड करंट सोर्स आहे आणि हे असे दिसते VGS gm VGS आता फरक काय आहे आपण पाहत असलेला स्पष्ट फरक असा आहे की येथे कंट्रोलिंग नोड्स कंट्रोल्ड नोड्स पासून पूर्णपणे विभक्त झाले आहेत येथे येथे एक कंट्रोलिंग नोड्स आणि एक कंट्रोल नोड कॉमन आहे ते ट्रान्झिस्टरचे सोर्स आहेत हेच कारण आहे की आम्ही एक पेक्षा जास्त गेन सह व्होल्टेज कंट्रोल्ड व्होल्टेज सोर्स किंवा व्होल्टेज कंट्रोल्ड करंट सोर्स बनवू शकत नाही कारण येथे आधीपासून बांधलेले आहे तर या दोघांकडे युनिटी गेन आहे म्हणून यासह काहीही बनविले जाऊ शकते परंतु हे असे आहे की आपल्याला जवळ जवळ कंट्रोल्ड सोर्स दिला आहे परंतु या दोघांनी ते कायमचे एकत्र बांधले आहे तर आपण ते नक्कीच खंडित करू शकत नाही हा ट्रान्झिस्टरचा एक भाग आहे तर एक पेक्षा जास्त गेन मिळवणे आपल्याला शक्य नाही आणि ऑप एम्प व्होल्टेज कंट्रोल्ड व्होल्टेज सोर्स असताना देखील हे सुद्धा यासारखे नाही येथे हे सुद्धा यासारखे नाही आपल्याकडे जे आहे ते हे आहे आणि हे कंट्रोल बाजू च्या पासून वेगळे आहे परंतु कंट्रोल बाजू ला एक बाजू इम्पलिसिटली ग्राउंड केली आहे हे सर्किट मधील कॉमन रेफरन्स नोड असेल तर आपण हे टर्मिनल ग्राउंड पासून वर उचलू शकत नाही ते ऑप एम्पचा भाग आहे आणि आमच्याकडे केवळ ही टर्मिनल मोकळी आहे आणि म्हणूनच आपण करंट सोर्स साकार करू शकत नाही ना करंट कंट्रोल्ड करंट सोर्स जरी व्होल्टेज कंट्रोल्ड करंट सोर्स आम्ही हे करू शकत नाही कारण जेव्हा तुम्हाला करंट सोर्स मिळतो तेव्हा तुम्हाला दोन टर्मिनलची आवश्यकता असते म्हणजे असे समजू या की तुम्ही तिथून करंट आऊटपुट दिले आहे करंट आऊटपुट सेन्स करण्यासाठी तुम्हाला इतर टर्मिनलची आवश्यकता आहे कारण येथून इथून तिथपर्यंत काही करंट वाहतो तुम्हाला हे या टर्मिनलवर जाणवते आणि आपण त्या टर्मिनलवर करंट आउटपुट प्रदान करता दोन्ही टर्मिनल्स करंट नियंत्रित करंट स्त्रोत किंवा व्होल्टेज नियंत्रित करंट स्त्रोता प्रमाणे करंट आउटपुट डिव्हाइस साठी मुक्त असणे आवश्यक आहे आता आपल्याला दोन्ही टर्मिनल हाताळू शकत नसल्यामुळे आपण ऑप एम्प पासून करंट आउटपुट मिळवू शकत नाही तर म्हणूनच मी आपण साकार करू शकेल अशा प्रत्येक गोष्टीवर चर्चा करू देतो आता आपण MOS सर्किट्स वापरुन एक पेक्षा जास्त गेन कसे मिळवू शकतो MOS व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्रोत किंवा करंट नियंत्रित करंट स्त्रोत एक पेक्षा जास्त k सह आम्ही हे करू शकतो का कृपया त्याबद्दल विचार करा व्याख्यानास विराम द्या आणि त्याबद्दल विचार करा असे दिसून येते की आपण काय करतो हे जाणून घेतल्याने आपण अद्याप हे करू शकतो एक करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे MOS व्होल्टेज नियंत्रित करंट स्त्रोत घेणे आणि त्यास MOS करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत सह अनुसरण करा मी सिस्टिमॅटिकली हे असे दाखवून देईनVi मला इथे काहीतरी Io1 आणि मला तिथे काहीतरी Vo मिळेल आणि Io1 काही gmVi असेल आणि Voकाही RmIo1 असेल एकत्रितपणे gm Rm एवढा गेन मिळेल जो खूप खूप जास्त असेल जो एक पेक्षा जास्त सेट केला जाऊ शकतो आणि जर आपल्याला करंट कंट्रोल्ड करंट सोर्स तयार करायचा असेल तर आपण फक्त कॅसकेडिंग चा क्रम उलट करा आपल्याकडे प्रथम करंट कंट्रोल्ड व्होल्टेज सोर्स आहे आणि त्यानंतर व्होल्टेज कंट्रोल्ड करंट सोर्स आपल्याकडे एखादा इनपुट करंट असल्यास आपणास त्यातून Vo1 मिळेल आणि तेथून Io मिळेल आणि पुन्हा गेन एक पेक्षा जास्त असणे ऍडजस्ट केले जाऊ शकते आता हे शक्य आहे व्होल्टेज कंट्रोल्ड व्होल्टेज सोर्स साठी किंवा करंट कंट्रोल्ड करंट सोर्स साठी केवळ MOS ट्रान्झिस्टरचा उपयोग करून एकापेक्षा जास्त गेन प्राप्त करणे फारच शक्य आहे परंतु येथे एक गोष्ट अशी आहे की येथे दोन स्वतंत्र फीडबॅक नेटवर्क आहेत या स्टेज ची निर्मिती करण्यासाठी एक आणि दुसरे म्हणजे त्या स्टेज ची निर्मिती करण्यासाठी असे दिसून आले आहे की आपण सिंगल फीडबॅक सर्किटसह MOS ट्रान्झिस्टर वापरून देखील या गोष्टी करू शकता पुन्हा या गोष्टी ज्या मी मोठ्या तपशिलाने घेत आहेत त्या नाहीत परंतु मी फक्त एक एक्सरसाइज म्हणून सुचवतो आपण स्वतः प्रयत्न करू शकता हे खरोखर मजेदार आहे खरं तर मी तुम्हाला यापैकी कोणताही करंट सोर्स वापरण्यास आणि निगेटिव्ह फीडबॅक वापरुन चारही प्रकारच्या कंट्रोल्ड सोर्स सिंथेसाइज करण्यास प्रोत्साहित करतो आम्ही पूर्वी केलेल्या प्रकरणांसारखेच आहे जिथे MOS ट्रान्झिस्टर आणि दोन ऑप एम्प असलेले चार कंट्रोल्ड सोर्स यासारखेच आहे परंतु आता आपल्याकडे चारही टर्मिनल्स मुक्त असल्यास आपण सर्वकाही साकार करू शकता तर आपण तसे करण्याचा प्रयत्न करू शकता आता मी हे सरावा मध्ये कसे करू शकतो आपण आतापर्यंत दोन ट्रान्झिस्टर सर्व प्रयत्न केले एक शक्यता म्हणजे आपण एक ट्रान्झिस्टर वापरणे तर मी पुन्हा योजनाबद्धपणे चित्र दाखवेल मी बायसिंग वगैरे दाखवणार नाही तर असे म्हणा की हे इनपुट आहे जे तुम्हाला इन्क्रिमेंटअल इक्विवलेंट बरोबर बदलायचे आहे आणि विश्लेषण वगैरे करावे लागेल आणि हे दोन आउटपुट आहेत हे प्लस मध्ये आणि मायनस मध्ये आहे आणि हे आऊट प्लस आणि आऊट मायनस आहे तर आपल्याकडे चार वेगळे टर्मिनल आहेत इनपुट साठी दोन टर्मिनल आणि आउटपुट साठी दोन टर्मिनल आहेत नक्कीच आपण याचा वापर करून प्रथम सिग्नल पिक्चर सिंथेसाइज करा आणि संपूर्ण सर्किट मिळविण्यासाठी बायसिंग जोडा हे अद्याप एक बरोबर तंतोतंत समतुल्य नाही कारण या प्रकरणात या किंवा त्या टर्मिनलमध्ये कोणताही करंट प्रवाहात नाही तर या प्रकरणात त्यामध्ये कोणतेही करंट प्रवाहात नाही परंतु काही करंट त्या मध्ये वाहतो तर ते अगदी समतुल्य नाही परंतु तरीही आपण यासह कार्य करू शकता आणि आणखी एक कॉम्बिनेशन जे आपल्याला सर्व चार नियंत्रित स्रोत बनवू देते ते म्हणजे ट्रान्झिस्टरसह ऑप एम्प लावणे तर आपल्याकडे तेथे दोन इनपुट टर्मिनल आणि तेथे दोन भिन्न आउटपुट टर्मिनल आहेत येथे जो काही करंट आहे आणि तो तेथे बाहेर पडतो जेणेकरून आपणास करंट तसेच इतर काही सर्किट देखील कळू शकतात आणि याचा उपयोग करून तुम्हाला सर्व चार प्रकारचे सोर्स लक्षात येऊ शकतात आणि हे साधारणपणे त्यास समतुल्य आहे तर खरं तर मी तुम्हाला हे वापरून पहाण्यास प्रोत्साहित करेन या गोष्टी सिंथेसाइज करण्याचा प्रयत्न करा आणि हे आपल्या ला सर्किट्स समजून घेण्यात खरोखर मदत करेल तर याद्वारे खरं तर आपण गेन वर कोणतेही बंधन न ठेवता सर्व चार प्रकारच्या नियंत्रित सोर्सचे सिंथेसिस करू शकता